तर मग आम्ही त्या नंतरच्या शंट एक्साईटेड डीसी मशीनच्या बाह्य वैशिष्ट्यांकडे पाहिले मग आम्ही कंपाऊंड मशीन पाहिली होती ती वैशिष्ट्ये कशी देतील एक लहान दुरुस्ती तुम्हाला आठवत असेल तर मी सांगू इच्छितो आम्ही प्रत्यक्षात मॅग्नेटिझेशनचे वैशिष्ट्य काहीसे असे रेखाटले होते आणि आम्ही फील्डचे वैशिष्ट्यही काहीसे असे रेखाटले होते तर दोघांनाही आम्ही सामान्य स्थितीत ऑपरेटिंग पॉईंट म्हणून संबोधले आणि आम्ही असे म्हटले आहे की हे एक Eg आहे आणि हे If आहे तर आम्ही असे म्हटले होते आणि जेव्हा मी बाह्य वैशिष्ट्य रचले होते तेव्हा मी Vt घेणे आवश्यक होते खरं तर हे Eg नाही हे फिल्ड वाइंडिंग मधील व्होल्टेज आहे म्हणून काल आपण जे प्लॉट रचले ते अंतर्गत वैशिष्ट्ये होते जे अंतर्गत वैशिष्ट्ये म्हणून ओळखले जाते प्रत्यक्षात अंतर्गत वैशिष्ट्यांमध्ये Eg विरुद्ध Ia काय आहे याची चर्चा होते Ia म्हणजे आर्मेटर करंट जे अंतर्गत करंट आहे आणि Eg आंतरिक व्युत्पन्न व्होल्टेज आहे तर आपण जे पाहिले होते त्यापैकी प्रत्येक व्होल्टेज होते म्हणून आम्ही कदाचित काही व्होल्टेजकडे असे पाहिले जसे हे यासारखे आणखी एक व्होल्टेज यासारखे तिसरे व्होल्टेज यासारखे चौथे व्होल्टेज आणि सतत असेच आणि मग आम्ही मूलभूतपणे जे काही मूल्य उपलब्ध होते ते प्लॉट केले होते कदाचित मी फक्त या बिंदूकडे पाहिले तर हे उपलब्ध IaRa ड्रॉप आहे आणि त्याचप्रमाणे जर मी यासारखे दुसरे बिंदू पाहिले तर हेच ते उपलब्ध IaRa ड्रॉप आहे म्हणून जर मी हे Eg कडे शून्य Eg1 Eg2 आणि यासारखे पाहिले तर परस्पररित्या मी येथे Ia 0 मिळवू शकेन आहे येथे Ia कदाचित थोडे मूल्य असेल तर मी हे काहीसे असे प्लॉट रचले पाहिजे तर कदाचित येथे Ia मोठा आहे म्हणून मला हे असेच घ्यावे लागेल वगैरे वगैरे तर मी सतत वाढणारा प्रवाह घेणार आहे आणि कधीकधी नंतर कदाचित मी हे पाहणार आहे की या प्रकरणातही Ia खूपच मोठे आहे जर मी कदाचित असेच दुसरे व्होल्टेज पाहिले तर बरोबर माझ्याकडे असे काहीतरी असणार आहे म्हणून येथे कदाचित येथे IaR ड्रॉप मी जितके मिळवितो तितकेसे मोठे नाही येथे हे मोठे आहे तर हे थोडेसे लहान होणार आहे म्हणून ते कमी होत चाललेल्या दिशेने येईल म्हणून मी जेव्हा Eg विरूद्ध Ia प्लॉट रचला तेव्हा मी त्यास अंतर्गत वैशिष्ट्ये म्हणून म्हटले आहे तर मी IL विरूद्ध Vt प्लॉट केले तर Vt विरूद्ध IL बाह्य वैशिष्ट्ये म्हणून ओळखले जाते बरोबर Eg विरूद्ध Ia हे अंतर्गत वैशिष्ट्ये म्हणून ओळखले जातात कृपया लक्षात घ्या की या विशिष्ट ऑपरेटिंग पॉईंटसाठी ह्या Eg विरूद्ध हे Vt आहे व्होल्टेजच्या बाबतीत एक फरक आहे प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे माझ्याकडे नक्कीच कमी प्रमाणात Vt हे Eg च्या तुलनेत उपलब्ध आहे कारण IaRa ड्रॉप ही आंतरिकरित्या होणारी आहे म्हणून आम्ही स्पष्टपणे एक मोठा ड्रॉप दर्शविला आहे जो मला खरोखर आर्मेचर करंट देणारा आहे तर टर्मिनल व्होल्टेजशी संबंधित हीच ती खरोखर व्हॅल्यू आहे तर टर्मिनल व्होल्टेज या विशिष्ठ बाबतीमध्ये जर मी Eg कडे पाहिले तर ते येथे Vt जसे आहे तसेच Vt नक्कीच लहान होईल कारण मी मुळात Vt हे आऊटपुट म्हणून येत आहे जे फिल्ड मध्येही येत आहे तर हे RF आहे तर मी येथे IfRF घेणार आहे आणि येथे लोड आहे आणि Vt इथे आहे आणि Vt ला जे काही IL असेल त्याने विभाजित केल्यास हे RL होणार आहे तर हे RL आहे म्हणून हे IL आहे आणि IL जवळजवळ Ia एवढेच आहे आम्ही अद्याप समजू शकतो कारण आर्मेचरद्वारे पुरविल्या जाणाऱ्या एकूण करंटचा If जर अगदी लहान भाग असेल तर RF खूपच मोठा होणार आहे म्हणून मी अजूनही गृहित धरू शकतो कि किमान Ia जवळजवळ IL च्या बरोबरीचे आहे परंतु मी निश्चितपणे Vt च्या तुलनेत Eg समजू शकत नाही म्हणूनच फक्त ही लहान दुरुस्ती करायची आहे कोणतेही प्रश्न कारण मला बरेच आंतरिक चर्चा ऐकू येत आहेत आपल्याकडे काही प्रश्न असल्यास कृपया येथे लिहून द्या कृपया धन्यवाद तर आतापर्यंत शंट एक्साईटेड जनरेटरसाठी मी कंपाऊंड जनरेटरसाठी काढलेली वैशिष्ट्ये पुन्हा आठवेल म्हणून आम्ही पुन्हा सांगितले की आम्ही लोड करंट किंवा आर्मेचर करंटकडे पाहत आहोत कोणताही मार्ग ठीक आहे आणि मी Vt टर्मिनल व्होल्टेज म्हणजे काय ते पहात आहे तर मी जर आदर्श वैशिष्ट्यांविषयी बोलत असेल तर माझ्याकडेही अशी काही वैशिष्ट्ये असली पाहिजेत परंतु जर मी त्या कारणासाठी शंट जनरेटर वैशिष्ट्ये किंवा स्वतंत्रपणे एक्साईटेड जनरेटर पहात असेल तर मला यासारखे एक ड्रॉप मिळेल म्हणूनच हे मूलतः शंट म्हणूया कोणतीही सिरीज नको कोणतीही सिरीज वाइंडिंग करू नका म्हणून ही आदर्श वैशिष्ट्ये असली पाहिजेत परंतु जर मी सिरीज वाइंडिंग घेण्याच्या मदतीने नुकसान भरपाई देत असेल ज्यामुळे संपूर्ण फ्लक्स वाढेल कारण एकंदरीत फ्लक्स हा फाय शंट अधिक फाय सिरीज असणार आहे मी जास्त प्रमाणात नुकसानभरपाई प्रदान करू शकते ज्या प्रकरणात व्होल्टेज कदाचित थोडा वाढेल तर मी याला ओव्हर कंपाऊंडिंग असे म्हणतो कारण माझ्याकडे शंट कॉन्फिगरेशन आणि वास्तविक आदर्श कॉन्फिगरेशन किंवा लेव्हल कंपाऊंड कॉन्फिगरेशन या दरम्यान कुठेतरी असू शकते आम्ही याला अंडर कंपाऊंडिंग म्हणून संबोधित करतो जर माझ्याकडे नुकसान भरपाई अशा प्रकारे असेल तर जवळजवळ आदर्श वैशिष्ट्यांकडेचअगदी जवळ आहे बरोबर आदर्श वैशिष्ट्यांशी अगदी जवळ टर्मिनल व्होल्टेज खरोखरच स्थिर असेल मशीनवर येणार लोड कितीही असला तरीही मी याला लेव्हल किंवा फ्लॅट कंपाऊंडिंग म्हणू शकते तर हे 3 प्रत्यक्षात एकत्रितपणे कंपाऊंड जनरेटरच्या श्रेणीत येत आहेत तर एकत्रितपणे कंपाऊंड केलेला जनरेटर सूचित करतो की सिरीज आणि शंट नेहमीच सहाय्य कॉन्फिगरेशनमध्ये असतात ते एकमेकांना मदत करणार आहेत जे आम्ही नुकतेच सांगितले होते ते वेगळे कंपाऊंड होते म्हणून अशा परिस्थितीत ते 0 व्होल्टेज स्थिती पर्यंत घसरणार आहे कारण मी एखाद्या क्षणी सिरीज फील्ड पूर्णपणे संपवणारे शंट फ्लक्स असू शकते ज्यामुळे स्वतः तयार होणारी एकूण व्होल्टेज अखेरीस 0 येणार आहे म्हणूनच आपण याला डिफरेन्शिअल कंपाऊंडिंग म्हणून संबोधत आहोत म्हणूनच हे मूलत डिफरेन्शिअल कंपाऊंड जनरेटरची वैशिष्ट्ये आहेत डिफरेन्शिअल कंपाऊंड जनरेटरमध्ये फक्त एकच अनुप्रयोग आहे फक्त एक अनुप्रयोग जो सामान्यत वेल्डिंगमध्ये आहे वेल्डिंगमध्ये जेव्हा काम तुकड्यात अडकले जात असेल तेव्हा आपल्याला इलेक्ट्रोड माहित असेल तर आपल्याकडे डेड शॉर्ट सर्किट होणार आहे तो डेड शॉर्ट सर्किट आहे म्हणून जर माझ्याकडे डेड शॉर्ट सर्किट चालू असेल तर मला अत्यंत मोठ्या मूल्यांवर करंट जाण्यासाठी नको आहे तर ही तुम्हाला शॉर्ट सर्किटची अट सांगते ही शॉर्ट सर्किट कंडीशन शब्दशः आहे म्हणून शॉर्ट सर्किट कंडिशनच्या बाबतीत जिथे मला सध्याचे करंट मर्यादित करायचे आहे आणि शॉर्ट सर्किट म्हणजे व्होल्टेज निश्चितच 0 आहे म्हणून ही खरोखर उपयोगी आहे कारण मला विशेष नियंत्रण ठेवले आहे याची खात्री करुन घेण्याची आवश्यकता नाही जेणेकरून आपणास माहित असलेले करंट विशिष्ट मर्यादेपेक्षा पुढे जाणार नाही मला काही करणे आवश्यक नाही म्हणूनच वेल्डिंग जनरेटरच्या बाबतीत मी डिफरेन्शिअल कंपाऊंड DC जनरेटर वापरू शकतो जे अगदी योग्य प्रकारे काम करते खासकरुन जेव्हा वर्कपीस आणि इलेक्ट्रोड एकमेकांना अडकतात तेव्हा आपल्याकडे शॉर्ट सर्किटची अट मर्यादित करंट सह असेल कारण व्होल्टेज डिफरेन्शिअल कंपाऊंड जनरेटरच्या बाबतीत वोल्टेज स्वतःच खरोखर मर्यादित होत आहे तर इतर सर्व ऍप्लिकेशन मध्ये साधारणपणे एकत्रित कंपाऊंड जनरेटर आवश्यक आहे जर मी व्होल्टेज जवळजवळ स्थिर करण्याबद्दल बोलत असेल किंवा मला मशीनच्या व्होल्टेजमध्ये लोड पुढे आणि पुढे वाढवण्याच्या दरम्यान किंचित वाढ हवी असेल आणि असेच पुढे म्हणून जनरेटरची वैशिष्ट्ये सहसा फिल्ड एक्साईटेशन सह रेखाटल्या जातात ते मुख्य फिल्ड एक्साईटेशन सामान्यत एक स्थिर म्हणून ठेवले जाते आम्ही IF शंट कमी जास्त करणार नाही तर सामान्यत आम्ही हे स्थिर ठेवणार अजून प्राइम मूवरचा ओमेगा स्थिर म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करतो आम्ही या 2 ला स्थिर ठेवण्याचा कल करतो कारण जेव्हा मी या 2 ला स्थिर ठेवतो तेव्हा आम्ही दिलेली व्होल्टेज आणि दिलेली पावर किंवा करंट निर्माण करण्यासाठी आम्ही जनरेटरची क्षमता पहात असतो तेव्हाच जेव्हा मी एक्साईटेशन एक स्थिर ठेवतो आणि जेव्हा मी प्रत्यक्षात वेग देखील स्थिरतेच्या रूपात ठेवतो कृपया समजून घ्या की वेग हे प्राइम मूवरचे वैशिष्ट्य आहे आणि मी प्राइम मूवरची चाचणी घेत नाही मी जे चाचणी करीत आहे ते एक जनरेटर आहे म्हणून मी खरोखर प्राइम मूव्हर ची वैशिष्ट्यपूर्ण आंतर गणना घेऊ इच्छित नाही मला वेग स्थिर ठेवणे आवडेल माझा जनरेटर एखाद्या दिलेल्या वेगाला कसा प्रतिसाद करतो हीच माझी चिंता आहे म्हणून सामान्यत जेव्हा मी जनरेटरची वैशिष्ट्ये काढतो तेव्हा मी हे 2 स्थिर ठेवू इच्छितो फिल्ड एक्साईटेशन मी हे रेटेड एक्साईटेशन वर स्थिर ठेवतो एक्साईटेशन रेट काय आहे हे मी आधीच डिफाइन केले आहे रेटेड एक्साईटेशन हे फील्ड करंटचे ते विशिष्ट मूल्य आहे ज्यावर माझे मशीन रेटेड व्होल्टेज निर्माण करेल बरोबर गती रेट केलेल्या वेगाने किंवा दिलेल्या वेगासह जे दिले आहे ती गती ते रेट मूल्य असेल तर केवळ त्यास रेट केलेले एक्साईटेशन म्हणून ओळखले जाते म्हणून मी फील्ड करंट शंट फील्ड करंट विशेषत रेटेड मूल्यावर ठेवणार आहे बरोबर शेवटी आपण ज्या विषयी चर्चा करणार आहोत ते सिरीज जनरेटर आहे जे आजवर कधीच वापरले जात नाही ते कदाचित कधीच वापरले जात नसेल परंतु केवळ सातत्य राखण्यासाठी आपण याबद्दल चर्चा करणार आहोत आणि हे मोटार म्हणून वापरले जाते ज्यात बहुतेक वेळा सिरीज मोटर्स वापरल्या जातात परंतु सिरीज जनरेटर फारच क्वचितच कार्यरत आहेआतापर्यंत मालिकेच्या जनरेटरचा विचार कराल तर माझ्याकडे येथे फील्ड आहे आणि मला येथे लोड जोडणे आवश्यक आहे तर जर माझ्याकडे कोणतेही लोड भार नसेल तर तसेच कोणतेही फील्ड करंट नाही जर कोणतेही फील्ड करंट नसेल तर रेसिड्यूल मॅग्नेटिझम वगळता जास्त उत्पन्न तयार होणार नाही म्हणून ओपन सर्किट सिरीज जनरेटरची सर्किट वैशिष्ट्ये रेखांकन करण्यात खरोखर काही अर्थ नाही कारण जर मी ते ओपन सर्किट म्हणून ठेवले तर फील्ड करंटचा प्रश्न आहे जर फील्ड करंट नसेल तर मी खरोखरच काही वैशिष्ट्य रेखाटणार नाही म्हणून काही अर्थ नाही म्हणून हेच कारण आहे की जर मी सिरीज फील्डला S1 S2 म्हटले तर मी या S1 S2 ला ओपन सर्किट वैशिष्ट्ये काढण्यासाठी स्वतंत्रपणे एक्साईट करणार आहे जे सिरीज जनरेटरची ओपन सर्किट वैशिष्ट्ये काढण्याचा एकमात्र मार्ग आहे त्यासाठी मला सर्वात प्रथम S1 S2 स्वतंत्रपणे एक्साईट करावे लागेल फील्ड करंटचे भिन्न मूल्य दयावे लागेल आणि या आर्मेचरमध्ये कोणत्या प्रकारचे व्होल्टेज तयार होते ते पाहावे लागेल म्हणून मी येथे एक व्होल्टमीटर लावणार आहे म्हणून मी व्होल्टमीटर सह जोडणार आहे तुम्हाला माहितच असेल अधिक वजा DC व्होल्टमीटर अर्थातच मी अधिक वजासह DC व्होल्टमीटर ठेवले जो मला मूलत फील्ड करंटचे 4 भिन्न मूल्य देईल मुळात मला काय मिळवायचे आहे ते आर्मेचरमध्ये जेवढा व्होल्टेज मिळतो तेवढेच परंतु एका गोष्टींमध्ये आपण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण सिरीज फील्ड नेहमीच आर्मेचरच्या सिरीज मध्ये जोडलेले असते मी Ra आणि Rf सिरीज एकमेकांशी तुलनायोग्य असेल मला काय म्हणायचे आहे की हे 0 2 ओहम किंवा 0 3ओहम आहे जे आर्मेचर रेझिस्टन्स आहे तर सिरिज फील्ड रेसिस्टन्स फक्त त्यापेक्षा जास्त 0 2 किंवा 0 3 ओहम असणार नाही कारण त्यासाठी आर्मेचर करंट सारखाच वाहून जाणे आवश्यक असेल परंतु मी जे वापरत आहे ते कदाचित 220 व्होल्ट आहे कदाचित माझ्या प्रयोगशाळेत किंवा औद्योगिक वातावरणा मध्ये मला इतर कोणताही पुरवठा नसेल म्हणून जेव्हा मला ओपन सर्किट वैशिष्ट्यपूर्ण चाचणी घ्यायची असेल तेव्हा मला आवश्यकतेनुसार 220 व्होल्ट द्यावे लागेल आणि जर मी 0 2 रेजिस्टन्सच्या वर 220 व्होल्ट्स वापरत असेल तर प्रचंड प्रमाणात करंट वाहेल म्हणून मला ते करणे परवडत नाही आणि कृपया लक्षात घ्या मी याकडे मोटार म्हणून पहात असलो तरीही सर्व संभाव्यतेत बॅक ईएमएफ किंवा व्युत्पन्न ईएमएफ करण्यामध्ये असणार आहे म्हणून जर मी सिरीज फील्ड वाइंडिंग कडे बघितले सीरिज फील्ड विंडिंग आणि आर्मेचर करंट आर्मेचर रेझिस्टन्ससह लोड रेझिस्टन्स या सर्वांना एकत्रित केले तर हे सर्व करंट मर्यादित करते तर Eg ला R सीरीज प्लस ने जे काही विभाजित करते जे आहे ते Ra प्लस RL आहे ते सर्व सिरीज येत आहे जीथे करंट मर्यादीत होत आहे म्हणूनच जर मी फक्त 220 व्होल्ट्स सिरीज फील्ड वाइंडिंग ला दिले तर करंट प्रवाह मर्यादित ठेवण्यासारखे काही नाही तर मी आवश्यक एक्स्टर्नल रेजिस्टन्स समाविष्ट केला आहे एक्स्टर्नल रेजिस्टन्स समाविष्ट असल्याशिवाय मला सिरीज फील्ड हे खूप मोठे खूप मोठे करंट काढत आहे म्हणूनच संपूर्ण सिरीज फील्डतील 220 व्होल्टचा पुरवठा थेट जोडणे हा एक व्यवहार्य पर्याय नाही म्हणून मला एक्स्टर्नल रेजिस्टन्स जोडणे आवश्यक आहे तर मी सिरीज फील्ड सर्किटमधून वाहणारा करंट घेणार आहे त्याला मला Ifs सिरीज फील्ड करंट असे म्हणू द्या तर मी एक्स्टर्नल रेजिस्टन्स समायोजित करून हे करंट समायोजित करू शकते आणि मी ओपन सर्किट वैशिष्ट्य मिळवू शकेल जरी या साठी तर OCC च्या एकीकडे Ifs असतील तर दुसर्या बाजूला Eg म्हणजेच हे Eg आहे जे मला येथे Eg मिळत आहे तर जर मी प्लॉट केल्यास माझ्याकडे मूलत ओपन सर्किट वैशिष्ट्ये असतील आणि ते कदाचित काहीसे असे असेल आता हे वैशिष्ट्य म्हणून मी हे सांगण्यास सक्षम आहे की हे Ifs ची तुलना जर Ifshunt जर Ifshunt 0 1 0 2 0 3 अँपिअर असेल तर Ifseries हे 1 अँपिअर 2 अँपिअर 3 अँपिअर वगैरे असेल तर कृपया हे समजून घ्या कारण सिरीज फील्डमध्ये नेहमीच आर्मेचर करंट असतो जो काही अँपिअरच्या क्रमवारीत असतो कारण आर्मेचर रेझिस्टन्स फक्त 0 1 0 21 असतो आणि तेच ते आहे यामुळे शेवटी पावर निर्माण होते तर शंट फील्डमध्ये प्रतिकार म्हणून 150 ओहम किंवा 200 ओहम असतात तर जर मी 220 व्होल्ट भागिले 200 ओहम लागू केले तर मी खूपच लहान करंट मिळवित आहे जर सामान्यतः जर मी Ifshunt कडे पाहिले तर ते फक्त 0 1 किंवा 0 5 अँपिअर क्रमवारीत असेल तर Ifseries काही 10 च्या अँपिअरच्या क्रमाने असेल तर जर ते मोठे यंत्र असेल तर ते मोठे असेल तर ते 100 च्या एम्पीयरचे असेल वस्तुतः हे मशीनच्या रेटिंगवर अवलंबून असते त्यामुळे ते एक लहान करंट होणार नाही म्हणून सर्व संभाव्यतेमध्ये हे स्पष्टपणे 10 अँपिअरच्या पटीत असेल बरोबर जेव्हा शंट फील्डमध्ये आपण ओपन सर्किटची वैशिष्ट्ये काढू शकलो तेव्हा आपण करंटचे मूल्य जवळजवळ 0 1 0 2 असे दिसेल तर कमी रेंजर मीटर हा शंट जनरेटर फील्ड कॉइलमध्ये वापरला जाईल उच्च रेंजर मीटर हा नेहमीच सिरीज फील्ड कॉइलमध्ये वापरला जाईल हे आपणास माहित आहे म्हणूनच हे सिरीज जनरेटर चे OCC आहे तर आता बाह्य वैशिष्ट्यांबद्दल थोडक्यात लक्ष देण्याचा पुन्हा प्रयत्न करूया तर मग मी OCC म्हणून हे पाहत आहे बरोबर हे Eg आहे आणि हे माझे Ifs किंवा मला असे म्हणावे लागेल की Ia नंतर जेव्हा मी सिरीज जनरेटर म्हणून खरोखर कनेक्ट करणार आहे म्हणून जेव्हा मी त्यास सिरीज जनरेटर म्हणून कनेक्ट करतो तेव्हा मी हे या क्षेत्रासह घेईन आणि मग मी येथे लोड करणार आहे बरोबर तर हे RL आहे जर मी असे म्हटले तर हे अधिक आहे आणि हे वजा आहे हे मला Vt टर्मिनल व्होल्टेज येत आहे बरोबर आहे का आणि मी येथे Ra आणि येथे Rfs घेणार आहे तर जर मी ड्रॉप म्हणजे काय आणि टर्मिनल व्होल्टेज काय आहे हे पाहिले तर टर्मिनल व्होल्टेज म्हणजे Eg वजा Ia Ra प्लस Rfs ने गुणाकार होईल बरोबर हे असेच होणार आहे म्हणून मी कदाचित अशी रेषा काढली पाहिजे मी फक्त अनियंत्रितपणे लाईन रेखाटत आहे जी प्रत्यक्षात Ra प्लस Rfs ला Ia ने गुणाकार आहे म्हणून या लाईनचा स्लोप स्पष्टपणे Ra प्लस Rfs असेल जे एकत्र सिरीज फील्ड रेसिस्टन्स प्लस आर्मेचर रेझिस्टन्स असेल आता जे काही उरलेले असेल तेच टर्मिनल व्होल्टेज असेल जे टर्मिनल व्होल्टेज म्हणून उपलब्ध आहे हेच ते Vt जे प्रत्येक बिंदूत आहे तर जे काही ओपन सर्किट वैशिष्ट्यांमध्ये आणि जे काही फील्ड रेझिस्टन्स अधिक आर्मेचर रेझिस्टन्स लाइन मध्ये फरक आहे तसेच या दोन मधील फरक टर्मिनल व्होल्टेज म्हणून येतो म्हणून मी प्रत्येक टर्मिनलवर टर्मिनल व्होल्टेज घेणार आहे हे Vt1 कदाचित हे Vt2 असेल आणि पुढे मी टर्मिनल व्होल्टेज म्हणून मिळविण्यासाठी पुढे जात आहे तर मला खरोखर बाह्य वैशिष्ट्ये रचवायची असतील तर मला असे म्हणायचे आहे की हे Ia Ia आहे शेवटी Ia हे IL बरोबर IF बरोबर असेल तर इथे कोणताही फरक नाही तर कृपया लक्षात घ्या की हे करंट सारखे असेल जर मी या सर्वाना Ia म्हणून केले किंवा हे If किंवा मी याला IL म्हटले तर ते सर्व एकसारखेच आहेत ते सर्व सिरीजमध्ये आहेत म्हणून सर्व 3 सिरीज मशीनमध्ये मूलत समान आहेत तर आता जर मी हे हे प्लॉट केले तर ह्याचे मूल्य कसे असेल तर ते नक्कीच Eg पेक्षा कमी असेल टर्मिनल व्होल्टेज Eg पेक्षा कमी असेल तर हे अश्या प्रकारे सुरु होईल आणि मी त्यास काढले पाहिजे मला जे अँप्लिटयूड मिळत आहे तो लहान लहान असेल त्यामुळे कदाचित मी जास्तीत जास्त ड्रॉप घेणार आहे ज्यामुळे तो प्रत्यक्षात घसरू शकेल अखेरीस व्होल्टेज नक्कीच खाली येईल कारण Ia वाढत आहे Ia गुणाकार Ra प्लस Rfs निश्चितपणे वाढेल तर लोड टर्मिनलवर जे उपलब्ध आहे ते अखेरीस खाली येईल तर हे असेच होणार आहे आणि जर माझ्याकडे लोड वैशिष्ट्ये असतील जी RL आणि ILचा गुणाकार असलेली तर कदाचित या विशेष लोड लाईनवर माझ्याकडे IL गुणिले RL असेल लोड लाइन ही लोड लाइन आहे तर ज्या प्रकरणात हे Vt च्या बरोबरीचे आहे जे आम्ही काढत आहोत असलेल्या म्हणूनच हे Ia किंवा IL किंवा Ifsआहेत त्या सर्व सारख्याच आहेत म्हणून मी माझा एक्स अक्सिस म्हणून काहीही लिहू शकतो तर काही फरक पडत नाही तर हे दिलेल्या लोडचे ऑपरेटिंग पॉईंट असेल जिथे लोड लाइन या वैशिष्ट्यांसह इंटरसेक्ट करत आहे तर हे खरंच Vt व्हॅल्यू असेल बरोबर जर माझ्याकडे लोड रेझिस्टन्सचे भिन्न मूल्य असेल लोड रेझिस्टन्स मोठे असू शकतात तर मला यास RL1 म्हणू द्या जर माझ्याकडे लोड रेझिस्टन्सचे वेगळे मूल्य असेल तर हे असे होऊ शकते जेथे RL2 म्हणजे लोड रेझिस्टन्स जे RL1 पेक्षा जास्त आहे अशा परिस्थितीत व्होल्टेज खूपच लहान होते म्हणून जेव्हा मी लोड रेझिस्टन्स पुढे आणि पुढे वाढवितो किंवा जसजसे मी लहान आणि लहान करंट काढतो तेव्हा माझ्या सिरीज जनरेटरसाठी ऑपरेटिंग व्होल्टेज म्हणून कमी व कमी व्होल्टेज मिळतो प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण सुरू होते प्रोफेसर काही बिंदूनंतर ते कमी होईल कारण मी IaRa ड्रॉपकडे पाहिले तर Ia ला Ra प्लस Rfs ड्रॉप ने गुणाकार केला तर व्होल्टेजचे सॅच्युरेटेड व्हॅल्यू म्हणून जे काही येत आहे त्याच्या तुलनेत हे खूपच भयंकर असेल कृपया लक्षात ठेवा व्होल्टेज सॅच्युरेटेड होणार आहे हे व्होल्टेज सॅचुरेटिंग आहे ते जास्त वाढणार नाही म्हणून ते एक स्थिर असे आहे ज्यातून मी Ia ला Ra प्लस Rfs ने कापून टाकणार आहे प्राध्यापक नाही पहा जोपर्यंत तो वाढत नाही तोपर्यंत तो वाढतच नाही म्हणून मी कदाचित ही वाढ नंतरच्या काही काळापर्यंत घसरुन दाखवत आहे होय तुम्ही म्हणता सपाट भाग जास्त होणार नाही त्याचे घसरणे सुरू केले पाहिजे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण संपेल आपल्याला त्याने विचारलेला प्रश्न समजला असेल कि जर व्होल्टेज सपाट असल्याचे दर्शविले गेले तर सॅच्युरेशन तुम्हाला माहित आहे कि ते मिळवले आहे त्यानंतरच ती त्वरित खाली पडायला पाहिजे कारण व्होल्टेज एक स्थिर IaRa ड्रॉप जे सतत वाढत आहे कारण माझे Ia वाढत आहे म्हणून आपल्याकडे कोणताही फ्लॅट भाग नाही तो त्वरित खाली पडायला पाहिजे त्याचा अर्थ असा आहे की मी कदाचित वैशिष्ट्य रेखाटले पाहिजे ते ठीक वाढत आहे आणि त्यानंतर कदाचित इतका तो कमी होऊ लागला पाहिजे कि तेथे एक फ्लॅट भाग असावा हे सिरीज जनरेटरमध्ये हे योग्य आहे म्हणूनच DC मशीन संबंधित आहे म्हणून जनरेटर ऑपरेशन आणि जनरेटरचे वैशिष्ट्य यावर आमची चर्चा अनिवार्यपणे पूर्ण होते आता आपण मोटर्समध्ये स्थलांतर करणार आहोत आपण आतापर्यंत जे पाहिले ते म्हणजे मी एक यांत्रिक उर्जा इनपुट देत आहे काही भाग घर्षण आणि विंडीज तोटे म्हणून दूर जातो जे प्रत्यक्षात रोटेशनल नुकसान किंवा यांत्रिक नुकसान घर्षण आणि विन्डजेस नुकसानांशी संबंधित असतात मी तुम्हाला घर्षण सांगितल्यामुळे आपणास माहित आहे की विंडेज हे त्याच्या सभोवतालच्या गुंडाळ्या मुळे होते जे प्रत्यक्षात हालचालींना अडथळा आणणार आहे कारण आपण व्हॅक्यूममध्ये कार्यरत मशीनकडे पहात नाही म्हणून ते विंडेज लॉस म्हणून ओळखले जाते तर घर्षण आणि विंडेज लॉस हे मेकॅनिकल लॉस आहे यानंतर काय उपलब्ध आहे ते प्रत्यक्षात डीसी मशीनवर पाठविले जात आहे हे DC मशीन जे एक जनरेटर म्हणून काम करीत आहे ते प्रत्यक्षात मेकॅनिकल पावर इलेक्ट्रिकल पावर मध्ये रूपांतर करीत आहे आणि जे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिकद्वारे आपल्याला माहित आहे माध्यमांद्वारे करीत आहे जे की या माध्यमांद्वारे रूपांतरण चालू आहे आता अगदी स्पष्टपणे देखील त्याचे काही लॉस होईल जर आपण सहसा एक लॉस पाहत असतो तर फील्ड सर्किटमध्ये If चा वर्ग Rf मला निश्चितच काही लॉस सहन करीत असेल तर मी त्यांना नक्कीच कोअर लॉस म्हणून संबोधणार नाही कारण ते वास्तविक कॉपर लॉस आहे फील्डमध्ये विद्यमान असलेल्या कॉपर वाइंडिंग चा रेजिस्टन्स सर्व केल्यानंतर मी DC पाठवित आहे त्यामुळे फील्ड सर्किटमध्ये हिस्टेरिसिस लॉसचा आणि ईडी करंट लॉसचा प्रश्न नाही म्हणून मी त्यांना कोअर लॉस म्हणून संबोधणार नाही हे If चा वर्ग Rf जे सिस्टममध्ये कॉपर लॉस आहे नंतर मग मला आर्मेचर कॉपर लॉस होणार आहे आणि आर्मेचरलाही काही कोअर लॉस होऊ शकते त्यामुळे आर्मेचरला काही कोअर लॉस होईल कृपया समजून घ्या की आर्मेचर आपणास एक अल्टरनेटिंग करंट वाहून नेतो जो डीसी करंट नाही म्हणूनच आर्मेचर कोअर लॅमिनेट करणे आवश्यक आहे म्हणून मी आर्मेचर कोर लॉस आणि आर्मेचर कॉपर लॉस जे प्रत्यक्षात Ia स्क्वेअर Ra आहेत त्याखेरीज मलाही आर्मेचरमध्ये कोअर लॉस होईल आता जे उपलब्ध आहे ते उपयोगी आउटपुट म्हणून पुढे येऊ शकेल जे IL द्वारे Vt ला गुणाकार होईल जे उपयुक्त आउटपुट आहे जे लोड करंट व टर्मिनल वोल्टेजच्या गुणाकाराच्या स्वरूपात आहे जे उपयुक्त आउटपुट पावर आहे तर हे मूलत जनरेटरमध्ये पावर प्रवाह कसा होते हे माझ्या जनरेटरचा पावर प्रवाह आहे जर मी मोटारकडे पाहिले तर माझ्याकडे येथे मोटार आहे जिथे मला प्रत्यक्षात इनपुट द्यावे लागेल जे Va आणि Ia असेल म्हणून मला आर्मेचर व्होल्टेज आणि आर्मेचर करंट पूर्णपणे द्यावा लागेल Ia म्हणण्याऐवजी कदाचित मला ते IL म्हणायला आवडेल कारण तो मी मशीनमध्ये नेत असलेला एकूण लाईन करंट आहे कदाचित ही एखादी शंट मशीन असेल माझ्याकडे फील्ड सर्किटद्वारे काही प्रमाणात व आर्मेचर सर्किटद्वारे काही प्रमाणात वाहून जात असणारा करंट आहेम्हणून हे लिहायला चांगले आहे Vt गुणाकार I ने लिहिले त्यातील पुन्हा मी काही भाग गमावला असेल कदाचित If चा वर्ग Rf चा काही भाग कदाचित Ia चा वर्ग Ra म्हणून राहील आणि आर्मेचर कोर लॉस सुद्धा तरमी माझ्या मशीनला इलेक्ट्रिकल पावरच्या रूपात काही प्रमाणात पावर दिल्यानंतर नक्कीच हे काही नुकसान गमावले जाईल आता अंततः जे प्रत्यक्षात येत आहे ते म्हणजे मेकॅनिकल पावर उत्पादन आता येथून जे काही हरवले ते म्हणजे घर्षण आणि विंडेज लॉस आता जे काही उरले आहे ते उपयुक्त मेकॅनिकल आउटपुट आहे म्हणजे हे उपयुक्त मेकॅनिकल आउटपुट बाहेर येणार आहे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण सुरू होते प्रोफेसर साधारणत DC मशीनमध्ये आम्ही फिल्ड लॅमिनेट करणार नाही आणि फिल्ड एक्साईट होण्यासाठी आम्ही नेहमीच DC करंट देणार आहोत फील्ड उत्साहित करण्यासाठी डीसी करंट येथे आम्ही डीसी व्होल्टेज देखील देत आहोत हे DC व्होल्टेज आहे आणि हे एक DC करंट आहे कारण हे सर्व पूर्णपणे DC आहे तेथे हिस्टरेसिस नसतो तेथे ईडी करंट नसतो ईडी करंट आणि हिस्टेरिसिस दाखवतील फक्त जेव्हा मी फ्लक्सच्या बाबतीत पुढे जात आहे किंवा मी हिस्टेरिसिस शोधत आहे जे DC मशीन्स फील्ड सिस्टम दिसून मध्ये कधीच होत नाही आपल्याकडे जे आर्मेचर AC बरोबर कम्युटेटर आणि ब्रशेस आम्ही ठेवतो कारण आपल्या कडे जे आहे ते AC आहे जे स्प्लिट रिंगद्वारे DC येते तर आत असलेले AC आहे त्यामुळे त्यात हिस्टरेसिस लॉस होईल ईडी करंट लॉस ज्यामुळे आम्ही आर्मेचर कोर लॉस लिहिले त्यामुळे आर्मेचरला कोर लॉस होतील तर फिल्डला कोर लॉस होणार नाही बरोबर म्हणूनच डीसी मोटर आणि डीसी जनरेटर या दोहोंचा संबंध आहे तोपर्यंत ही मूलभूत पावर प्रवाह आकृती असेल म्हणून जेव्हा आपण कार्यक्षमता मोजता तेव्हा आपण उपयुक्त उत्पादन म्हणू की ते मेकॅनिकल आहे की इलेक्ट्रिकल आहे यावर अवलंबून तपशीलाची बाब आहे मी कार्यक्षमता बद्दल बोलत आहे जी जनरेटर किंवा मोटर भागिले एकूण इनपुट हे आहे तर कार्यक्षमता हि या आधारवर मोजली जाईल कि एकूण इनपुट दिलेला वेळ आणि माझ्याकडे शेवटी काय उपयुक्त आउटपुट आहे आणि रेटिंग्ज सामान्यत जे काही उपयुक्त आउटपुट आहे त्या स्वरूपात दिले जातात म्हणून जर DC मशीनसाठी दिले गेले तर २ २ किलो वॅट मशीन २ २ किलो वॅट उपयुक्त आऊटपुट दर्शवते जे बाहेर येईल परंतु जेव्हा मी व्होल्टेज आणि करंट रेटेड करंट आणि रेटेड व्होल्टेज जर हे डीसी मोटर असेल तर ते स्पष्टपणे इनपुट दर्शवते जर ते जनरेटर असेल तर आउटपुट दर्शवते तर व्होल्टेज आणि करंट जेव्हा मी मोटरमध्ये स्पष्टपणे निर्दिष्ट करतो तेव्हा ते इनपुटबद्दल अप्रत्यक्षपणे बोलले जाईल तर आता या पार्श्वभूमीवर आपण DC मोटर कॉन्फिगरेशन पाहण्याचा प्रयत्न करूया तर मग मी स्वतंत्रपणे एक्साईटेड DC मोटरसह प्रारंभ करूया तर माझ्याकडे DC फील्ड वाइंडिंगसाठी एक वेगळे एक्साईटेशन आहे हे माझे आर्मेचर होणार आहे मी वास्तविकपणे व्होल्टेज पुरवठा जोडला आहे जो Va आहे मला कदाचित हे सकारात्मक म्हणून हे नकारात्मक म्हणू द्या म्हणून मी या दिशेने करंट इनपुट करीत आहे ह्याला मला Ia म्हणू द्या हे फिल्ड स्वतंत्रपणे एक्साईटेड आहे म्हणून मला असे म्हणायचे आहे कि फील्ड भिन्न स्त्रोताशी जोडलेले कदाचित फील्ड रेझिस्टन्स सुद्धा जे कि एक व्हेरिएबल रेसिस्टन्स आहे तर हे RExternal आहे आणि हे IF होणार आहे आणि जे मी येथे प्रत्यक्षात जोडत आहे ते म्हणजे Vf आहे प्रयोगशाळेत सर्व संभाव्यतेमध्ये Vf आणि Va चे समान मूल्य असणार आहे जेणेकरून जवळजवळ समान मूल्य 220 व्होल्ट असेल किंवा जे काही म्हणून मी नियम म्हणून Rf खूपच मोठे असावे कारण IF फक्त एक अँपेअर किंवा त्यापेक्षा कमी ऑर्डर असेल तर ते खरोखर अगदी लहान असेल तर Rf मुळात खूपच मोठा असेल म्हणून मी Vf ला Rexternal अधिक Rf ने विभाजित केल्यास हे आपल्यास IF माहित आहे ते सर्व फिल्ड करंट काहीहि असू द्या बरोबर आता मी Ia या मधून जात आहे आणि अर्थातच आता हे लोड DC मोटरच्या शाफ्टशी जोडले गेले आहे म्हणून मी येथे एक मेकॅनिकल लोड जोडणार आहे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण सुरू होते प्राध्यापक जर मला काही कारणास्तव करंट कमी करावयाचे असेल तर आम्ही तेथे वेग नियंत्रणाकडे पाहू आम्ही डीसी मोटर मध्ये फिल्ड करंटसह थोडासा खेळू शकतो कृपया समजून घ्या की IF फ्लक्सशी काही प्रमाणात प्रमाणित असेल तर जर हे फ्लक्सशी प्रमाणित असेल तर टॉर्क हे Phi Ia ने गुणाकार शी प्रमाणित आहे जे आम्ही म्हटले तेच आहे तर मी अप्रत्यक्षपणे असे म्हणू शकते की हे जवळजवळ काही स्थिर ला IF ने गुणाकार इतका समान आहे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण संपेल तर जर मला टॉर्क समायोजित करायचे असेल तर माझे फील्ड करंट किंवा आर्मेचर करंट समायोजित करणे आवडेल जसे असेल तसे म्हणून जेव्हा जेव्हा मला टॉर्क कंट्रोल पाहिजे असेल तेव्हा मी माझे आर्मेचर करंट किंवा फिल्ड करंट समायोजित करू शकतो म्हणूनच हे मला सांगते की तेथे काही प्रकारचे कंट्रोल ऑपरेशन्स आहेत मी DC मोटरमध्ये समाविष्ट करू शकतो जेणेकरून मला लागत असलेल्या टॉर्कच्या आवश्यक मूल्यावर लागत असलेल्या करंटच्या आवश्यक मूल्यावर आहे आणि अशाच प्रकारे च्या आवश्यक मूल्यावर आणि अशाच प्रकारे पुढे आम्ही सर्वसाधारणपणे डीसी मशीनसाठी लिहिलेले आणखी एक समीकरण म्हणजे E हे Phi व ओमेगाच्या गुणाकाराचे प्रमाण आहे जेणेकरून मी तर मी हे ओमेगाने IF गुणाकार केल्यास K वेळा अंदाजे समान लिहू शकते ते मला अप्रत्यक्षपणे सांगते कदाचित मी समायोजित करून वेगावर नियंत्रण ठेवू शकतो कदाचित व्होल्टेज जो प्रत्यक्षात बॅक ईएमएफ आहे या प्रकरणात खरोखर अप्लाइड व्होल्टेज नाही आता मला इलेक्ट्रिकल समीकरण लिहिण्याचा प्रयत्न करू द्या ही काही समीकरणे आहेत जी आपल्याला आधीच माहित होती मला इलेक्ट्रिकल समीकरणे लिहिण्याचा प्रयत्न करू द्या आम्ही एक इलेक्ट्रिकल समीकरण आधीच लिहिले आहे आता मी असे म्हणतो की Va हे स्पष्टपणे Ia टाइम Ra बरोबर आहे परंतु मला नक्कीच आवडेल की नाही मला बॅक EMF प्रेरित असेल आणि आपण ज्या लेन्झ Lenz'sच्या कायद्याचे अनुसरण करीत आहात त्याद्वारे बॅक EMF होईल ज्यामुळे जे काही मूळ व्होल्टेज आहे त्यास नक्कीच विरोध करावा लागेल तर माझ्याकडे बॅक ईएमएफ खरोखरच सकारात्मक आणि येथे नकारात्मक असणे आवश्यक आहे जेणेकरून ते सिरीज एडिशन मध्ये नाही तर सिरीज अपोजिशन मध्ये आहेत तर Eb आणि Va सिरीज विरोधात असतील आपण त्याबद्दल विचार करा मुळात आर्मेचरमध्ये बसलेला कंडक्टर तुमच्याकडे आहे माझ्याकडे एक अप्लाइड वोल्टेज आहे नंतर मी वोल्टेज लागू केले जो सर्व संभाव्यतेत करंट वाहून नेईल आणि जोपर्यंत मी हे मर्यादित करत नाही तोपर्यंत मोठा करंट वाहून जाईल आणि तो एक टॉर्क निर्माण करणार आहे कारण त्या टॉर्कने हालचाल सुरू होणार आहे जेव्हा तो हालचाल करत असतो तो कंडक्टर जो प्रत्यक्षात मॅग्नेटिक फिल्ड मध्ये बसलेला असतो आणि तो फिरत असतो तो प्रेरित EMF असेल आणि तो प्रेरित EMF ज्याला आम्ही बॅक ईएमएफ किंवा काउंटर EMF म्हटले आहे ते काउंटर EMF लागू व्होल्टेजवर वर्चस्व ठेवू शकत नाही जर ते लागू केलेल्या व्होल्टेजवर अधिराज्य गाजवित असेल तर मशीनची संपूर्ण क्रिया मारली जाते ती कोणतही करंट असणार नाही म्हणूनच आवश्यक जे काही वोल्टेज दिले आहे त्यापेक्षा व्होल्टेज किंचित कमी झाला असेल किंवा कमी व्होल्टेज आहे तर Ia Ra द्वारे कमी असलेल्या रकमेपेक्षा ते कमी असेल तर मी Va बरोबर Eb करीन जे प्रत्यक्षात व्होल्टेज स्त्रोतासारखे कार्य करीत आहे जे लागू केलेल्या व्होल्टेजला विरोध करीत आहे म्हणून मी IaRa अधिक Eb हे Va बरोबर असणार आहे किंवा दुसरीकडे मी Eb बरोबर Va वजा IaRa लिहू शकतो जे मी हे पुन्हा लिहू शकतो ते KIf ओमेगा किंवा k डॅश phi ओमेगा आहे बरोबर जे Va वजाच्या बरोबर असेल मी Ia टॉर्क म्हणून k phi ने भागून लिहू शकतो बरोबर तर मला हे टॉर्क इलेक्ट्रोड चुंबकीय टॉर्क म्हणून लिहा जे k phi ला Ra ने गुणाकार म्हणून लिहू द्या हे मला वेगळ्या एक्साईटेड DC मोटरचे टॉर्क स्पीड संबंध देते म्हणून वेगळ्या एक्साईटेड DC मोटरच्या टॉर्क स्पीड रिलेशनशिपचे हे नियमन समीकरण आहे म्हणूनच मोटार म्हणून कार्यरत असलेल्या मशीनसाठी हे मूलत महत्वाचे नाते आहे ठीक आहे के डॅश मी एक के डॅश म्हणून लिहू शकतो धन्यवाद तर हे बॅक EMF स्थिर किंवा टॉर्क स्थिर आहे जे K डॅश आहे म्हणून मी आता समीकरण लिहू शकतो जसे ओमेगा हे Va विभाजित के डॅश phi मायनस Te विभाजीत के डॅश Phi द्वारे संपूर्ण चा वर्ग Ra ने गुणाकार करून एवढा बरोबर असेल तर यामुळे मला वेगळ्याच एक्साईटेड DC मोटरसाठी टॉर्क स्पीड रिलेशनशिप मिळते आणि जर मी सतत फ्लक्स ला स्थिर ठेवू इच्छितो कारण ते स्वतंत्रपणे एक्साईटेड मोटार आहे तर माझे करंट फिल्डवर पूर्ण नियंत्रण आहे जे कि मी स्वतंत्र पुरवठा मधून पाठवत आहे जर मी असे मानतो की मी ते रेटेड फ्लक्स व्हॅल्यूवर ठेवत आहे किंवा फिल्ड करंट हे रेटेड व्हॅल्यूवर ठेवलेले आहे रेटेड व्हॅल्यूनुसार हे एक स्थिर असेल हे एक स्थिर असेल बरोबर म्हणून मी आर्मेचर रेसिस्टन्स समायोजित करून असे म्हणू शकतो की मला जे पाहिजे ते वेग देणे आवश्यक आहे मला साहजिकच दिलेले वोल्टेज पाहिजेदिलेला टॉर्क वगैरे वगैरे मी फक्त एक उदाहरण देत आहे चला म्हणूया कि डीसी मोटर आपली लिफ्ट चालवित आहे बरोबर कदाचित माझ्याकडे आले असते आणि ज्याचा अर्थ असा आहे की मशीनद्वारे विकसित केलेले टॉर्क एक स्थिर टॉर्क आहे तो एक स्थिरपणा आहे म्हणून मी जे काही rpm किंवा मला पाहिजे त्या वेगात मशीन चालवण्याचा प्रयत्न करू शकतो मी आर्मेचर रेसिस्टन्स किंवा बाह्यतः मी आर्मेचर सर्किटमध्ये रेसिस्टन्स समाविष्ट करू शकतो तर यासह मला हवे असल्यास मी नेहमी आर्मेचर सर्किटमध्ये रेसिस्टन्स समाविष्ट करू शकतो जर मी आर्मेचर सर्किटमध्ये रेसिस्टन्स समाविष्ट केला तर हे समीकरण प्रत्यक्षात Ra प्लस Rexternal मध्ये बदलेल म्हणून जेव्हा मी आर्मेचर सर्किटमध्ये रेसिस्टन्स समाविष्ट केल्याच्या क्षणी मी स्पष्टपणे सांगू शकतो की समान प्रमाणात टॉर्क विकसित करताना वेगात फरक होतो हे आपल्याला माहित आहे म्हणूनच हे मी सांगते मूलत मी आर्मेचर रेझिस्टन्स बाह्य रेसिस्टन्स अंतर्गत रेसिस्टन्स समायोजित करताना वेग वाढवू शकते मी काहीही करू शकत नाही ते सेट आणि संग्रहित आहे तर मला शक्य आहे कि वेग कमी करण्यासाठी बाह्य रेसिस्टन्स समाविष्ट करू शकतो कारण तो केवळ दिलेल्या टॉर्क मूल्यावर वेग आणेल म्हणून हे मला सांगते की आर्मेचर बाह्य रेसिस्टन्स समायोजित करून स्पीड कंट्रोल शक्य आहे बरोबर म्हणूनच ही वेगवेगळ्या गती नियंत्रण पध्दतींपैकी एक आहे जी आपण अखेरीस बोलू म्हणून DC मोटरमधील हे एक महत्त्वाचे नाते आहे जे एक वेगळ्या एक्साईटेड DC मोटर आहे ज्या विषयी बोलत आहोत जिथे आपण वेग विरूद्ध दिलेला टॉर्क समायोजित करण्यास सक्षम आहोत आर्मेचर रेझिस्टन्स समायोजित करून योगायोगाने काही मोटर्समध्ये स्वतंत्र एक्साईटेड नसते त्याऐवजी त्यांच्यात पर्मनंट मॅग्नेट असू शकते ते वेगळ्या एक्साईटेड DC मोटरसारखेच चांगले आहे परंतु स्थिर एक्साईटेशन समजा माझ्याकडे आधीच उत्तर आणि दक्षिण ध्रुवांसह एक लहान पर्मनंट मॅग्नेट असल्यास त्या चुंबकीय सामग्रीमुळे मला निश्चित प्रमाणात फ्लक्स देत असेल जे मूलत परिणामी जात आहे आपणास माहित आहे की मोटर वेगळ्या एक्साईटेड DC मोटरसारखेच वागते परंतु स्थिर एक्साईटेशन सह अशा परिस्थितीत तेथे If चा वर्ग Rf चे लॉस मी देखील टाळेल त्याचा मोठा फायदा आहे तर मी असे म्हणू शकतो की पर्मनंट मॅग्नेट DC मोटर आणि स्वतंत्रपणे एक्साईटेड DC मोटर दोन्ही समान रीतीने वागतात तेथे फारसा फरक नाही शिवाय मी एक्साईटेशन समायोजित करू शकत नाही स्वतंत्रपणे एक्साईटेड DC मोटरमध्ये मी पर्मनंट एक्साईटेशन समायोजित करू शकतो मी पर्मनंट मॅग्नेट DC मोटरमध्ये एक्साईटेशन समायोजित करू शकत नाही तर आपण ज्याची चर्चा करीत आहे त्याबद्दल मी तत्काळ चर्चा सुरू करणार नाही परंतु पुढील गोष्टी ज्याची आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे DC मोटर DC सिरीज मोटर आणि कंपाऊंड मोटरकडेही पाहणार आहोत म्हणून कंपाऊंडमध्ये अर्थातच आपण भिन्न आणि संचयी या दोन्ही गोष्टींकडे पहात आहोत ज्याकडे आपण पहात आहोत आणि मग या या प्रत्येक मोटारची वेगवान टॉर्कची वैशिष्ट्ये आपण प्राप्त करू आम्ही वेगवान टॉर्क वैशिष्ट्ये किंवा प्रत्येकाचे मोटर्स नाते मिळवणार आहोत